आत्तापर्यंत आपण एपिसोडिक आणि सिमेंटीक स्मृती बद्दल बोललो आहोत जे मुळात घोषणात्मक स्मृतीचा भाग असते त्यास स्पष्ट स्मृती देखील म्हणतात आता आपण स्मृतीच्या अंतर्भूत दृष्याकडे येऊया ज्याला प्रक्रियात्मक स्मृती म्हणतात मुळात प्रक्रियात्मक स्मृतीमुळे प्रक्रियेचे ज्ञान आणि वर्तन कुशल होते जेव्हा आपण एखादे कौशल्य प्राप्त करतो तेव्हा हळूहळू आपल्या लक्षात येते की आपण विशिष्ट प्रकारच्या प्रक्रियेसाठी शिकलेली संपूर्ण प्रक्रिया खूप स्वयंचलित आहे आणि आपण त्यावर नियंत्रण विकसित केलेले असते आपण प्रक्रियेवर प्रभुत्व विकसित केलेले असते त्याला प्रक्रियात्मक स्मृती म्हणतात आता तुम्ही जर घोषणात्मक स्मृती त्या दृष्टीकोनातून पहिली तर ती मुळात वस्तुस्थिती आणि घटना असते ठीक आहे प्रक्रियात्मक स्मृती ही मुळात प्रक्रिया कशी असते हे सूचित करते आणि म्हणून प्रक्रियात्मक स्मृती सहसा निसर्गता अंतर्भूत असते तुम्हाला तुमच्या जीवनात घडलेल्या बर्याच घटना माहित असतील जेथे तुम्ही काम केलेले असेल आणि ती संपूर्ण यंत्रणा तुम्हाला आठवते उदाहरणार्थ सायकल चालवणे दुचाकी चालविणे संगणक चालविणे ठीक आहे या संपूर्ण यंत्रणा आपल्या लक्षात राहतात की तेथे काही पायऱ्या असतात पायऱ्यांची मालिका असते तुम्हाला ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण करायची असेल तर पारंपारिकरित्या असलेले सर्व टप्पे अनुक्रमाने पूर्ण करावे लागतात ठीक आहे परंतु आता त्या सर्व मधल्या प्रक्रिया तुम्ही सहज पूर्ण करतात या मधल्या प्रक्रीयांपैकी कोणतीच गोष्ट तुमच्या लक्षात नसते तुम्हाला जाणीव होते कि जणू काही गोष्टी तुम्हाला माहित आहे त्या स्वयंचलितरित्या पूर्ण केल्या जातात याला प्रक्रियात्मक स्मृती म्हणतात आपले वैद्यकीय तंत्रज्ञ नेमके कसे कार्य करतात हे पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहूया जरी उपकरणे काय आहे हे त्याला माहित असले तरी संबंधित डॉक्टरांनी या तंत्रज्ञास काय करण्यास सांगितले आहे हे माहित असते इतर सर्व सहभागी घटक काहीही हालचाल करत नाही यंत्र जोडणे यंत्राकडून निष्कर्ष काढून घेणे ठीक आहे आता आपल्याला स्मृतीचे व्यक्त व अव्यक्त स्वरूप समजले आहे मग आपण आता दीर्घकालीन स्मृतीचा आणखी एक पैलू पाहू ज्याला संभाव्य स्मृती म्हणतात संभाव्य असे काहीतरी जे आता येणार आहे म्हणजे जर एखादी व्यक्ती तो किंवा ती काय करणार आहे हे लक्षात ठेवण्यास अपयशी ठरत असेल तर उदाहरणार्थ मी जातो आणि लाईटचा स्विच चालू करण्याचा विचार करतो मी माझा टेबल सोडून स्विचबोर्डच्या दिशेने जातो व अर्ध्या रस्त्यावर मी ते विसरून जातो कि मी काय विचार केला आहे हे म्हणजेच माहित असलेल्या संभाव्य स्मृतीच नाहीसी होणे होय त्यामुळे इच्छित कृती करण्यास असमर्थता होते यालाच संभाव्य स्मृती म्हणतात वृद्ध लोकांना सहसा संभाव्य स्मृतीची समस्या जाणवते सामान्यत आपल्याला तारुण्यात या प्रकारची समस्या उद्भवत नाही जेव्हा आपण जास्त व्यस्त असतो आणि आपण अनेक कामे एकाच वेळी करत असतो तेव्हा असे घडते कारण दोन विचारांमधील प्रतिस्पर्धा समान असते याउलट वृद्ध लोकांच्या बाबतीत जरी ते एकच काम करत असतील किंवा त्यांचा एकच विचार असेल तरी एकट्या व्यक्तीने असा विचार केला की ते अंमलात आणण्याची योजना करतात तेथे त्याला किंवा तिला कुठे जायचे आहे किंवा काय करायचे आहे हे आठवण्याच्या बाबतीत असमर्थ असू शकतात म्हणजे ही वेगळी प्रतिमा प्रतिबिंबित करते की प्रत्यक्षात पूर्वस्थिती आणि संभाव्य स्मृतीची बाजू काय असेल आता पूर्वस्थिती स्मृती जर तुम्हाला असे वाटत असेल की आज मी बँकेत कागदपत्रे जमा केली असतील तर तुम्ही यापूर्वीच काम पूर्ण केले आहे आणि तुम्हाला हे आठवते आहे ठीक आहे संभाव्य स्मृती म्हणजे मी काय करण्याची योजना आखली आहे ठीक आहे आणि आपण काहीतरी केले आहे जे ठरविले आहे अंमलबजावणी करताना अर्ध्यावर तुम्ही ते विसरलात संभाव्य स्मृती तोट्याची असते बहुधा वृद्ध व्यक्तीमध्ये हे दिसून येते आता अल्पकालीन आणि दीर्घकालीन जाणीव स्मृती समजून घेतल्यानंतर चला आता आपण स्मृतीच्या या तीन यंत्रणांमध्ये असलेला फरक समजून घेऊ आपण काही निकषांवर स्मृतीच्या या तीन रचनांची तुलना करण्याचा प्रयत्न करू या स्क्रीनवर तुम्ही पांढरा रंग पाहात आहात येथे लिहिलेला शब्द हा तीन स्मृती यंत्रणांची तुलना करणारा निकष आहे म्हणजे प्रथम आपण जाणीव स्मृतीच्या संदर्भात स्मृती यंत्रणेच्या अंदाजे कालावधीची तुलना करूया ज्यात आपण चर्चा केली होती की दृश्य स्मृतीसाठी कालावधी 1 2 सेकंद असतो आणि ध्वनी स्मृतीसाठी 4 5 सेकंद एवढा असतो अल्पकालीन स्मृतीच्या बाबतीत 20 ते 30 सेकंदांपर्यंत वेळ वाढवला जाऊ शकतो आणि दीर्घकालीन स्मृतीच्या बाबतीत हे काही दिवस काही महिने असू शकते काही बाबतीत हे आयुष्यभरासाठी असू शकते ठीक आहे म्हणजे काहीतरी जे एका सेकंदापासून सुरू होऊन आयुष्यभरासाठी असू शकते हा पूर्ण विस्तार आहे जो जाणीव स्मृतीच्या पहिल्या 5 सेकंदापासून 30 सेकंदांपर्यंत वाढवला जातो हे अल्पकालावधीसाठी आणि नंतर दीर्घकालीन असते क्षमतेच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की जाणीव स्मृतीत माहिती साठवण्याच्या बाबत तुलनात्मक जास्त प्रमाणात क्षमता असते जाणीव स्मृतीच्या पातळीवर 16 गोष्टी संग्रहित केल्या जाऊ शकतात ठीक आहे आणि कदाचित अजून काही केले जाऊ शकते दिलेल्या वेळेच्या दृष्टीकोनातून अल्पकालीन स्मृती पासून आपणास लक्षात येते की क्षमता तुलनेने कमी आहे परंतु या गोष्टींमध्ये अनेक पट वाढ होते जर वस्तूंना वेगवेगळ्या भागांमध्ये विभागले गेले असेल आणि आपल्याला माहित असेल की आपण तीन किंवा चार भाग तयार करतो किंवा आपण बनवलेले स्वरूप जवळजवळ 40 गोष्टी अल्पकालीन स्मृतीमध्ये संग्रहित करु शकतो दीर्घकालीन स्मृती खूप जास्त असते ठीक आहे आणि तिची काहीच मर्यादा माहित नसते आणि सर्व काही संग्रहित केले जाऊ शकते नंतर हस्तांतरणाच्या रूपाने स्मृतीत हस्तांतरित होते आपल्याकडे दीर्घकालीन स्मृती आहे जेथे प्रत्येक वेळी हस्तांतरण करण्याची आवश्यकता नसते कारण तेथे माहिती आधीपासूनच संग्रहित असते त्यांपलीकडे काही करणे आवश्यक नसते परंतु जाणीव स्मृतीकडे लक्ष देणे आणि मान्यता मिळणे महत्वाच्या भूमिका बजावतात भाग घेणार्या गोष्टी आणि मान्यता मिळालेल्या गोष्टी ह्या शक्यतो अल्पकालीन स्मृतीतील घटकांकडे जाण्याची शक्यता असते आणि आपण ओळखण्यास अयशस्वी झालेल्या गोष्टी अल्पकालीन संचयनाकडे पाठवल्या जातात अल्प मुदतीच्या बाबतीत आपण या वस्तुस्थितीवर देखील चर्चा केली की दोन प्रकारचे पूर्वाभ्यास माहित असतात तालीम सुरु ठेवली जाते आणि आपण तपशीलवार तालीम करतो आता तालमीवर अवलंबून घटक योग्य प्रकारे दीर्घकालीन स्मृतीत पाठविले जातात आता आपण माहितीचा प्रकार पाहू तो म्हणजे पुनर्स्थापना जाणीव स्मृतीच्या बाबतीत ही अल्प मुदतीच्या बाबत संग्रहित माहितीची अचूक प्रत असते ज्यामध्ये ध्वनी दृश्य प्रतिमा शब्द आणि वाक्य असू शकतात ठीक आहे दीर्घकालीन स्मृतीत विलक्षण गोष्ट आहेत दीर्घकालीन स्मृतीत प्रामुख्याने अर्थपूर्ण वाक्ये असतात जीवनातील घटना संकल्पना प्रतिमा असतात आत्ता आपण सिमेंटिक आणि एपिसोडिक स्मृतीची चर्चा केली हे संपूर्ण दीर्घकालीन स्मृतीचा एक भाग आहे दीर्घकाळात माहिती मिळवण्याच्या असमर्थतेच्या बाबतीत जर तुम्ही जाणीव स्मृतीत माहिती गमावण्याच्या कारणांचा विचार केल्यास आराखडा विसरणे हे एक महत्वाचे कारण मानले जाऊ शकते ज्यामुळे माहिती गमावली जाते अल्पकालावधीत जुन्या माहितीचे नवीन माहितीमुळे होणारे विस्थापन असते ठीक आहे परंतु दीर्घकालीन स्मृतीच्या बाबतीत ती सदोष यंत्रणा असू शकते ती अयोग्य पुनरप्राप्तीची रणनिती असू शकते किंवा तो एक अडथळा असू शकतो म्हणजे दोन माहिती जर एकमेकांविरूद्ध स्पर्धा करत असतील तर यामुळे हस्तक्षेप होऊ शकतो ठीक आहे तुम्ही फाईलला स्मृती नाव दिलेले आहे आणि तुम्ही भावना नावानुसार फाईल शोधता तेव्हा तुम्हाला माहिती मिळणार नाही म्हणजे अयोग्य पुनरप्राप्तीची रणनीती वापरली जात असते किंवा जर आपल्याला माहिती आहे की माहिती एखाद्या संघटित क्रमाने संग्रहित केली आहे कारण आपण यादृच्छिक शोधातून माहिती पुनरप्राप्त करू शकत नाही म्हणून ही दीर्घकालीन संचयनातील माहिती गमावण्याची संभाव्य कारणे असू शकतात स्मृती बद्दल आणखी दोन मनोरंजक गोष्टी आहेत त्यातील एका बद्दल आता आपण बोलू ते म्हणजे स्मृतीचा पुनरमांडणी घटक होय सर फ्रेडरिक चार्ल्स बर्टलेट यांनी एक अतिशय मनोरंजक प्रयोग केला होता त्यांनी जे केले ती एक भूतांचे युध्द या नावाची कथा होती जी त्यांनी विद्यार्थ्यांच्या एका गटाला सांगितलेली होती ठीक आहे आणि नंतर ही कथा ज्या विद्यार्थ्यांनी ऐकली होती त्यांनीच ती पुन्हा सांगणे अपेक्षित होते बर्टलेट यांना जे सिद्ध करता आले ते तीच कथा होती जी कथा अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडून सांगितली गेली पुनर्रचनेची मालिकेतून जातांना अमेरिकन भारतीय संस्कृतीशी संबंधित जवळजवळ सर्व तपशील वगळण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी कथेची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कित्येकांनी तर्कसंगत वर्णन केले होते ती गोष्ट ही अतिशय रंजक होती प्रत्येक कथनकर्त्याने त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या कल्पनेनुसार या कथेत काहीतरी जोडले ठीक आहे कथेचे काही तपशील समान केले गेले होते जे कथेला अगदी सोपे बनवत होते इतर काही घटक अतिशयोक्तीपुर्ण होते आणि म्हणूनच शेवटी काय घडले या संपूर्ण प्रक्रियेत कथा बदलली गेली बार्टलेट म्हणाले की ही पुनर्रचनात्मक स्मृती आहे कारण आपण जे काही ऐकले आहे त्याबद्दल आणि जेव्हा ते तोंडातून बोलले गेले तेव्हा संपूर्ण घटकाची पुनर्बांधणी होत नाही गोष्टी समान केल्या जातात बर्याच गोष्टी अतिशयोक्तीपुर्ण असतात बर्याच गोष्टी कमी केल्या जातात आणि म्हणून मूळ कथा आणि नंतर समाविष्ट असलेल्या गोष्टींमध्ये बराच फरक असतो दास या भारतीय अभ्यासाचे मला एक अतिशय मनोरंजक उदाहरण सांगायला आवडेल रवींद्र कानुंगो यानी अतिशय मनोरंजक अभ्यास केला विद्यार्थ्यांचे दोन गट होते जे देशात वर्चस्व असलेल्या दोन जातींचे होते ब्राह्मण आणि कायस्थ हे दोन विशेषणे त्यांच्यासाठी देण्यात आले होते पहिल्या यादीमध्ये ब्राह्मणांचे वर्णन चांगले असल्यासारख्या अनुकूल शब्दात केलेले होते चांगले दिसणारे स्वच्छ वगैरे दुसर्या यादीमध्ये ब्राह्मणांचे असभ्य लोभी चरबी असलेले व इतर गोष्टीसारखे प्रतिकूल असल्याचे वर्णन करणारे विशेषणे होते आणि कायस्थांसाठीही तेच केले गेले होते यादीतील तीन विशेषणे होती ज्यात कायस्थांचे अनुकूल शब्दांत वर्णन होते आणि त्यातील चार वर्णनानी प्रतिकूल वर्णन केलेले होते आता जेव्हा हे ब्राह्मण आणि कायस्थ विद्यार्थी ज्यांना माहिती आठवायची होती प्रत्येकाला अनुकूल पेक्षा अधिक प्रतिकूल विशेषणे आठवली आणि या जे दास आणि रवींद्र कानुंगो यांच्या आधारे त्यांनी असे अनुमान काढले की लोक चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गुण लक्षात ठेवण्यास प्राधान्य देतात प्राथमिक मानसशास्त्रामध्ये ज्याविषयी एक चर्चा केली जाते त्या परिणामाला झिगार्निक परिणाम असे म्हणतात ब्लूमा झिगार्निक एक रशियन मानसशास्त्रज्ञ होते ज्यांनी आपण पूर्ण करण्यास सक्षम असलेल्या कार्यांच्या स्मृतीची तुलना केली आणि तिची तुलना त्या कार्याशी केली जे कार्य तुम्ही करू शकत नाही त्या कारणाने तिने मुळात कामात व्यत्यय आणला आणि सहभागींना हे काम पूर्ण करण्यास परवानगी दिली ठीक आहे तिला शेवटी जे सापडले त्याला आता झिगार्निक परिणाम म्हणून ओळखले जाते ते म्हणजे व्यत्यय आणलेली कामे ही पूर्ण करण्यास सक्षम असलेल्या कामांपेक्षा जास्त वेळ लक्षात राहतात ठीक आहे ज्या गोष्टी आपण पूर्ण करू शकत नाही त्या आपल्याला अधिक लक्षात राहतात आता हे कदाचित आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांशी जुळत नाही रवींद्र कानुगो यांनी दत्ता समवेत केलेल्या आणखी एका रंजक अभ्यासानुसार त्यांनी झिगार्निक परिणामाचे स्पष्टीकरण दिले ते असे म्हणाले कि भावनांची तीव्रता ही पूर्ण किंवा स्पष्टीकरणात्मक कार्यांना प्रेरित करते जे गुंतागुंतीचे घटक बनतात ठीक आहे म्हणजे हे बोलण्यासारखे कार्य नाही तर त्याला प्रेरित करणारी भावना असते म्हणजे कोणतीही क्रिया जी तीव्र भावनांना जन्म देते ती सुखद आहे कि नाही याने काहीही फरक पडत नाही वस्तुस्थिती ही आहे कि क्रियाकलाप अशा तीव्र भावनांना जन्म देते ज्यामुळे या घटनांना चांगली स्मृती मिळते तुम्हाला आता आठवतंय जे आपण आपल्या मागील व्याख्यानात बोललो होतो त्या गोष्टी ज्यामध्ये आश्चर्यकारक गोष्टींचे भाग असतात ज्यांचे वैयक्तिक महत्त्व आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला भावनात्मक उत्तेजन देतात त्या गोष्टींमध्ये पुन्हा आठवण होण्याची अधिक शक्यता असते ठीक आहे म्हणजे हे झिगार्निक प्रभाव कार्य करते याबद्दल थाई कानुगोने दिलेले स्पष्टीकरण आहे स्मृतीमध्ये आणखी एक मनोरंजक गोष्ट देखील सांगितली जाते ती म्हणजे स्मृती बांधणी होय बार्टलेट यांनी हे सिद्ध केले की स्मृतीमध्ये पुनर्रचना असते स्मृतीची बांधणी मूलभूतपणे क्लिनिकल सेटअप असते जिथे स्मृती बिंबवली जाते आणि म्हणूनच सहभागींना त्यांच्या जीवनातील घटना आठवतात ज्या प्रत्यक्षात घडलेल्या नसतात ठीक आहे आता हे सहभागीच्या सूचन क्षमतेवर अवलंबून असते ठराविक प्रकारची सामग्री आपल्या स्मृतीत बिंबवली जाते आणि हे तुम्हाला आठवायचे असते जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील अनुभवाचे स्मरण करता तेव्हा तुम्ही त्या घटनांना पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे जेव्हा तुम्ही तुम्हाला माहित असलेल्या घटना आठवतात तेव्हा तुम्ही अशाही घटना आठवण्याचा प्रयत्न करतात ज्या वास्तविकतेत तुम्ही अनुभवलेल्या नाहीत तुम्ही हे सांगितले होते कि घटना कशा घडल्या होत्या यालाच स्मृतीची बांधणी असे म्हणतात हा स्मृती सुधारणाचा प्रकार आहे ठीक आहे मुळात हे चुकीच्या माहितीमुळे घडत असते आणि एखादी घटना अनुभवल्यानंतर जेव्हा लोक नवीन दिशाभूल करणारी माहिती उघडकीस आणतात तेव्हा ती वास्तविक घटनेची आठवण पुसुन टाकतात हे असेच आहे जे कधीकधी चौकशीत देखील पाहिले जाते ज्यास सूचक चौकशी म्हणून ओळखले जाते म्हणजे जर एखादा अधिकारी संशयिताची चौकशी करतो आहे आणि तुम्ही मुद्दाम असे प्रश्न विचारतात ज्यामध्ये प्रश्नाची उत्तरे समाविष्ट आहेत उदाहरणार्थ जर मी तुम्हाला विचारले की तुम्ही त्यावेळी त्या इमारतीत उपस्थित होता का हा असा एक प्रश्न आहे जो तुम्ही उपस्थित होता की नाही हे सांगण्यास सांगत आहे आणि तुमच्याकडे असे म्हणण्याचा एक पर्याय आहे की मी त्या इमारतीत उपस्थित नव्हतो मी असे म्हटल्यावर दुसऱ्या परिस्थितीचा विचार करा म्हणजेच जेव्हा तुम्ही इमारतीत होते तेव्हा काय घडले मी इमारतीत नव्हतो हे सांगण्याची संधी तुम्हाला दिली जात नाही ठीक आहे तुम्ही इमारतीत प्रत्यक्षात उपस्थित होता आणि त्या आधारावर हा प्रश्न विचारलेला आहे आणि मग इमारतीत तुम्हाला काय दिसले हे विचारण्यापलीकडे असते हे सूचक चौकशीचे एक उदाहरण आहे म्हणूनच ही चुकीची माहिती आहे तुम्ही इमारतीत उपस्थित नव्हता ही बाब विचारात घेतली जात नाही परंतु नंतर चुकीच्या स्पष्टीकरणामुळे घटनांचा नवीन क्रम पूर्णता समजून घेता येतो आणि म्हणूनच याला रचनात्मक स्मृती म्हटले जाते आता आपण त्याकडे येऊ ज्याला स्मृती विकृती म्हणतात लक्षात घ्या आपण अजूनही विसरणे यावर बोलत नाही विसरून जाणे हे स्मृती वरील विषयाच्या संदर्भात आपले शेवटचे व्याख्यान असेल मुळात स्मृती विकृतीकरण म्हणजे आठवणीतील बदल होय जो अंतर्गत किंवा बाह्य घटकांचा परिणाम म्हणून असतो म्हणजे तिथे संज्ञानात्मक पूर्वाग्रह असू शकतो आपल्याकडे पूर्वाग्रह आहे जो आपल्याला नकारात्मक भावना असलेल्या एखाद्याबद्दल चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्याची परवानगी देत नाही बरोबर म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या व्यक्तीची प्रशंसा केली नाही ज्याच्याबद्दल सर्व चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत तुमच्या पूर्वाग्रहामुळे तुम्ही लक्षात ठेवण्यास सक्षम ठरत नाही उदाहरण म्हणून सांगतो आत्ताच आपण सूचनात्मक चौकशीचे उदाहरण घेतले जर तुम्ही सूचक चौकशीसाठी गेलात मी विचारत असलेल्या प्रश्नामुळे तुम्हाला काय अपेक्षित आहे आपण कोणत्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा हे आपल्याला सूचित करते हा सूचक प्रश्न असतो ठीक आहे हे स्मृती विकृत करण्यासाठी बंधनकारक आहे तसेच योजनेत हे माहित असते की तुम्ही तुमच्या मनात बनवलेले जगाचे स्वरूप कसे आहे मानसिक स्वरूप हे कदाचित चांगले स्मरण अचूक आठवण किंवा विकृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असू शकते आणि आपल्याला त्या माहितीची आठवण काढण्यासाठी आपण किती प्रेरित असतो हे महत्वाची भूमिका बजावते तर आता आपण स्मृतीच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी मुख्यतः वापरल्या जाणार्या पद्धतींबद्दल बोलूया चार महत्वाच्या पद्धती आहे ज्यांच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मुक्तपणे मोकळेपणाने आठवण ओळख प्रायमिंग आणि न्यूरोइमेजिंग आपल्याला आढळणारी अलीकडील घटना न्यूरोइमेजिंग तंत्राचा चांगला उपयोग आहे मेंदूच्या स्कॅन मध्ये कोणत्या प्रकारची माहिती आहे या स्मृतीत मेंदूचे कोणते क्षेत्र गुंतलेले आहेत हे ओळखण्यासाठी वापरले जाते प्रथम आपण मुक्तपणे आठवण पासून सुरवात करूया मुक्तपणे आठवणे हे तुम्हाला माहित असू शकते की शब्दातूनच ते आठवते हे मुक्त क्रमाने शिकलेल्या माहितीची आठवण असते याचा अर्थ असा आहे की आपण घटनेची स्थिती विचारात न घेता माहिती आठवण्यास मोकळे असतो तुम्हाला आठवत असेल आपण क्रमीक स्थिती विषयी चर्चा केली होती तुम्हाला प्राथमिकता आणि सराव प्रभाव माहित आहे मुळात मुक्त आठवणीचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्या स्थिती कडे दुर्लक्ष करून माहिती आठवली पाहिजे आपण क्रमीक स्थिती परिणाम प्राधान्य आणि सराव यांची चर्चा केली आहे आता जर मी तुम्हाला घटकांची यादी दिली आणि तुम्हाला सांगितले की तुम्हाला त्या माहितीची क्रमाने आठवण करायची आहे उदाहरण म्हणून मी तुम्हाला बाजारातून खरेदी करायच्या वस्तूंची यादी दिली आणि मी म्हणालो की या 15 वस्तू त्यांच्या क्रमाने पुन्हा आठवा तर पहिली वस्तू प्रथमतः आठवावी लागेल दुसरी वस्तू दुसऱ्या क्रमावर तिसरी क्रमांकावरील वस्तू तिसऱ्या क्रमाला तुमच्या लक्षात येईल कि सामान्यत लोक आठवण्याच्या बाबतीत खूपच चुका करतात बरोबर आणि हे म्हणजेच ज्याला आठवणे असे म्हणतात जेथे क्रमीक स्थिती परिणाम दिसतो जेथे प्राथमिकता आणि सराव प्रभाव आहे परंतु मुक्त आठवण सामान्यतः एक चांगली पद्धत म्हणून ओळखली जाते कारण आपल्याला माहितीच्या सापेक्ष स्थितीबद्दल चिंता करण्याची गरज नाही उलट आपल्याला फक्त माहिती परत आठवावी लागते आता आगाऊ पातळीत अचूक क्रमाने आठवण करणे आवश्यक असते ठीक आहे परंतु मुक्तपणे आठवण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्थितीचा विचार न करता तुम्हाला फक्त माहिती आठवायची असते आणि त्यानुसार तुम्हाला त्याची एक पातळी मिळते म्हणजेच ही स्मृतीच्या अभ्यासातील एक प्रबळ पद्धती आहे स्मृतीचा अभ्यास करण्याची दुसरी महत्वाची पद्धत म्हणजे ओळख आणि ती म्हणजे आजकालची सर्वात उदारपणे वापरले जाणारे एक तंत्र होय जसे या वेगळ्या अभ्यासक्रमाच्या मुल्यामापानाकडे आपण जेव्हा येऊ तेव्हा तुम्हाला अनेक बहुपर्यायी गोष्टी दिसतील जेणेकरून जेव्हा तुम्हाला शिकलेली माहिती आठवयची असते ती दुसऱ्या घटकांमध्ये समाविष्ट आहे ठीक आहे म्हणजे तुमच्याकडे प्रश्न वरच्या बाजूस लिहिलेला आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे चार पर्याय आहेत फक्त एकच उत्तर योग्य आहे आणि उर्वरित तीन चुकीची माहिती आहे जेणेकरून जेव्हा इतर माहितीत वास्तविक माहिती दडलेली असेल तेव्हा आपण ओळखले पाहिजे की हे योग्य उत्तर आहे हेच मी शिकलो ही ओळखण्याची पद्धत म्हणून ओळखली जाते ठीक आहे बहुपर्याय हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे स्मृतीचा अभ्यास करण्याची तिसरी मनोरंजक पद्धत म्हणजे प्राधान्य होय आता प्राधान्याच्या बाबतीत तुम्ही उत्तेजानांशी कसे परिचित आहात हे महत्वपूर्ण असते म्हणजे उत्तेजानांशी परिचयाचे काय होते तर ते मुळात तुमच्या नंतर असलेल्या उत्तेजनाच्या प्रतिक्रियांना सुलभ बनवतात चला तर हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ आता मी तुम्हाला सांगितले की तुमच्या स्क्रीनकडे पहा आणि तुमच्या स्क्रीनच्या तळाशी असलेल्या स्केचच्या आधारे असलेल्या व्यक्तीला ओळखा ठीक आहे आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी कोणीही त्या व्यक्तीस ओळखू शकणार नाही मी त्यात थोडीसी भर घालतो आणि मी म्हणतो की आता तुम्ही त्या व्यक्तीला ओळखू शकता का येथे आता तुम्हाला अधिक संकेत दिले आहेत कदाचित तुमच्यातील काहीजण अंदाज लावू शकतील मी आणखी काही जोडतो आणि म्हणतो मला माहित आहे हे अगदी अलीकडेच वापरले होते त्याचा एक अलीकडील चित्रपट ज्यामध्ये या व्यक्तिरेखेचे पात्र होते आता तुम्ही ओळखू शकता का ज्याला तुम्ही पाहत आहात आणि आता जेव्हा तुम्हाला अर्धा चेहरा दिसतो तेव्हा तुम्ही म्हणाले अरे मी यांना ओळखतो हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेता मी अमिताभ बच्चन आहेत ठीक आहे हे प्राधान्य तंत्र आहे येथे वास्तविकतेमध्ये काय घडते तुम्ही त्या व्यक्तिरेखेशी परिचित आहात तुम्हांला त्या माणसाची ओळख आहे तुमच्या समोर माहितीचा एक भाग सादर केला गेला आणि तुम्ही त्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांशी किती परिचित आहात यावरून तुम्ही ओळखू शकतात ठीक आहे पहिल्या बाबतीत तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकला नसता तुमच्यातील बरेच जण यशस्वी झाले असतीलही दुसर्या स्लाइड नंतर जेव्हा त्याला थोडे अधिक संकेत दिले गेले यावेळेस तुमच्यातील काही जण कदाचित बरेच जण शक्यतो ओळखू शकतात आणि या नंतर जवळजवळ तुम्ही सर्वजण ओळखू शकता की ही व्यक्ती कोण आहे ठीक आहे याला प्राधान्य तंत्र म्हणतात आता प्राधान्य हे तेव्हा जास्त प्रभावी मानले जाते जेव्हा ते त्याच रुपात उपयोगात आणले जाते म्हणजेच जर तुम्ही दृश्य प्राधान्य उपयोगात आणत असाल तर तेव्हा दृश्य संकेत असणे चांगले असते आणि तुम्ही तोंडी प्राधान्य वापरत असाल तर तोंडी संकेत वापरणे चांगले असते अशा वेळी प्राधान्य खूपच प्रभावी होईल कारण तुम्ही समान पद्धत वापरत असतात